डायव्हर्जन्स ऑफ इलेक्ट्रिक फिल्ड आणि गॉस लॉ मागील लेक्चर मध्ये आपण प्रत्येक व्हेक्टर फिल्डसाठी महत्त्वाचा असलेला घटक डायव्हर्जन्स याची व्याख्या बघितली आपण डायव्हर्जन्स हा घटक बघितला जो की सांगतो एखाद्या बंद व्हॉल्युम मध्ये व्हेक्टर फिल्डचा नेट आऊट फ्लो आहे की नेट इन फ्लो आहे आणि म्हणून हे एखाद्या फिल्ड च्या सोर्स किंवा सिंकशी संबंधित असते आपण आता प्रामुख्याने इलेक्ट्रिक फिल्डच्या डायव्हर्जन्स बद्दल बोलणार आहोत इलेक्ट्रिक फिल्ड हि एक व्हेक्टर कॉन्टिटी आहे जी की x y z चे फंक्शन आहे याला मी असे देखील लिहू शकतो फंक्शन ऑफ व्हेक्टर r म्हणून येथे डायव्हर्जन्स असेल पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू z या सगळ्याची बेरीज आणि आता पुन्हा आठवून बघा की याला डिफाइन कसे करायचे जर मी हा एक क्लोज व्हॉल्युम घेतला आणि हे सगळे पृष्ठभाग घेतले एरिया व्हेक्टर जो या व्हॉल्युम मधून बाहेर दर्शविला जात आहे हा जर घेतला मी या प्रत्येक पृष्ठभागावरील E फिल्डची बेरीज घेतली जे या एरियामध्ये आहेत आणि मी ह्या बाकीच्या सगळ्या पृष्ठभागांची बेरीज घेतली याचा अर्थ असा की मी जर एक कंपोनंट घेतला जो एरियाला लंब असेल आणि नंतर त्याचा गुणाकार एरिया सोबत घेतला हे बरोबर असेल स्मॉल व्हॉल्युम आपण त्याला डेल्टा v म्हणूयात गुणिले डायव्हर्जन्स डायव्हर्जन्स दर्शवते की कोणता सोर्स आहे आणि कोणते सिंक आहे जर ही कॉन्टिटी 0 असेल तर तेथे डायव्हर्जन्स असणार नाही आणि म्हणून नॉन झिरो डायव्हर्जन्स साठी फिल्ड किंवा फिल्डचे इंटिग्रेशन एरियावरती नॉन झिरो असावे आणि येथे इलेक्ट्रिक फिल्डला फ्लक्स म्हणले जाते आता आपण चार्ज मुळे असलेले इलेक्ट्रिक फिल्डचे डायव्हर्जन्स मोजुया इलेक्ट्रिक फिल्ड E पॉईंट x y z वरती असते इंटिग्रेशन रो r प्राईम भागिले r वजा r प्राईम यांचा घन मी हे मुद्दाम अशा पद्धतीने लिहित आहे जेणेकरून तुम्हाला असे लिहिण्याची सवय होईल dv प्राईम मी याचे इंटिग्रेशन घेत आहे या dv प्राईम वरती 1 भागिले 4 pi Epsilon 0 पॉईंट चार्ज साठी असलेली इलेक्ट्रिक फिल्ड x y z वरती असेल 1 भागिले 4 pi Epsilon 0 q r वजा r प्राईम भागिले r वजा r प्राईम यांचा घन येथे पॉईंट चार्ज हा r प्राईम वरती आहे आणि मी r वरील इलेक्ट्रिक फिल्ड मोजत आहे हा व्हेक्टर आहे r वजा r प्राईम Exyz14π0qr rr r3 आता आपण डायव्हर्जन्स घेऊया त्याआधी मी इलेक्ट्रिक फिल्डचा एक एक कंपोनंट लिहितो Ex xyz बरोबर 1 भागिले 4 pi Epsilon 0 q x वजा x प्राईम भागिले x वजा x प्राईम चा वर्ग अधिक y वजा y प्राईम चा वर्ग अधिक z वजा z प्राईम चा वर्ग यांचा 32 घात अशाच पद्धतीने Ey xyz बरोबर 1 भागिले 4 pi Epsilon 0 q y वजा y प्राईम भागिले x वजा x प्राईम चा वर्ग अधिक y वजा y प्राईम चा वर्ग अधिक z वजा z प्राईम चा वर्ग यांचा 32 घात Exxyz14π0qx xx x2y y2z z232 Eyxyz14π0qy yx x2y y2z z232 पटकन आपण z कंपोनंट देखील लिहूयात Ez xyz बरोबर 1 भागिले 4 pi Epsilon 0 q z वजा z प्राईम भागिले x वजा x प्राईम चा वर्ग अधिक y वजा y प्राईम चा वर्ग अधिक z वजा z प्राईम चा वर्ग यांचा 32 घात Exxyz14π0qz zx x2y y2z z232 आता आपण पार्शियल Ex विथ रिस्पेक्ट टू x मोजुया Ex हे x y z चे फंक्शन आहे त्याची नोंद करा मी येथे पार्शियल टाईम घेत आहे विथ रिस्पेक्ट टू x जो असेल पार्शियल डेरिवेटिव्ह ऑफ 1 भागिले 4 pi Epsilon 0 q x वजा x प्राईम भागिले x वजा x प्राईम चा वर्ग अधिक y वजा y प्राईम चा वर्ग अधिक z वजा z प्राईम चा वर्ग यांचा 32 घात Exxyz∂x∂x14π0qx xx x2y y2z z232 हे होईल q भागिले 4 pi Epsilon 0 सामायिक पहिल्या टर्म पासून मिळेल 1 भागिले r वजा r प्राईम यांचा घन अधिक x वजा x प्राईम आता मी 1 भागिले r वजा r चा घन याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत आहे तर हे असेल 32 एक भागिले x वजा x प्राईम चा वर्ग अधिक y वजा y प्राईम चा वर्ग अधिक z वजा z प्राईम चा वर्ग यांचा 52 घात आणि वरती मला मिळेल 2 गुणिले x वजा x प्राईम तर हे मिळेल q भागिले 4 pi Epsilon 0 1 भागिले r वजा r प्राईम चा घन वजा 3x वजा x प्राईम चा वर्ग भागिले r वजा r प्राईम चा 5 वा घात Exxyz∂xq4π01r r3 3x x2r r5 अशाच पद्धतीने मी पार्शियल Ey ओव्हर पार्शियल y देखील मोजू शकतो आणि ते असेल q भागिले 4 pi Epsilon 0 1 भागिले r वजा r प्राईमचा घन वजा 3 y वजा y प्राईमचा वर्ग भागिले r वजा r प्राईमचा 5 वा घात आणि पार्शियल Ez ओव्हर पार्शियल z असेल q भागिले 4 pi Epsilon 0 1 भागिले r वजा r प्राईमचा घन वजा 3 z वजा z प्राईमचा वर्ग भागिले r वजा r प्राईमचा 5 वा घात Ey∂yq4π01r r3 3y y2r r5 Ez∂zq4π01r r3 3z z2r r5 या सगळ्यांमध्ये आपण r व्हेक्टर घेतलेला आहे जो की प्राईम व्हेक्टर एवढा नाहीये कारण तसे असते तर ही टर्म गायब झाली असती आणि गणितीय मी जे काही करत आहे ते करता आले नसते जर मी या सगळ्यांची बेरीज केली तर मला मिळेल पार्शियल Ex भागिले पार्शियल x अधिक पार्शियल Ey भागिले पार्शियल y अधिक पार्शियल Ez भागिले पार्शियल z हे म्हणजेच आहे डायव्हर्जन्स ऑफ E x y z हे बरोबर असेल त्या सगळ्या टर्म मला देतील 3 भागिले r वजा r प्राईमचा घन मला मिळेल q भागिले 4 pi Epsilon 0 3 भागिले r वजा r प्राईमचा घन वजा 3 x वजा x प्राईमचा वर्ग अधिक y वजा y प्राईमचा वर्ग अधिक z वजा z प्राईमचा वर्ग जे मला देईल मॉड्युलस r वजा r प्राईमचा वर्ग भागिले r वजा r प्राईमचा 5 वा घात आणि हे 0 असेल जोपर्यंत हे चार्ज वरती नसेल तोपर्यंत फिल्डचा डायव्हर्जन्स 0 असेल तर आपण काय शिकलो जर मी एक पॉईंट चार्ज q घेतला जो r प्राईम या जागेवरती आहे आणि एखाद्या पॉईंट r वरती E चे डायव्हर्जन्स मोजले तर ते असेल 0 जेव्हा r बरोबर r नसते तर जर आता मी चार्ज डिस्ट्रीब्यूशन घेतले जोपर्यंत मी चार्ज डिस्ट्रीब्यूशन पासून दूर असेल याचा अर्थ असा की एखाद्या पॉईंट वरती जेथे चार्ज 0 आहे इलेक्ट्रोस्टॅटीक फिल्डचे डायव्हर्जन्स हे तेथे नेहमी 0 असेल याचा अर्थ काय होतो की E चे इंटिग्रेशन ओव्हर व्हॉल्युम जेथे कोणताही चार्ज नाही तेथे 0 असते पण त्या व्हॉल्युम बद्दल काय जेथे चार्ज असतो आता इकडे बघा समजा माझ्याकडे एक चार्ज q आहे जो r प्राईम वरती आहे आणि मी त्या भोवती हे गोलाकार व्हॉल्युम काढत आहे या चार्जकडे बघा आणि त्याच्या भोवती असलेल्या व्हॉल्युमकडे बघा तर येथे या फिल्ड लाईन्स अशा पद्धतीने सगळीकडे बाहेर जात आहेत आणि जसे की आपण या आधी चर्चा केली आहे येथे एरिया हा पृष्ठभागाला लंब असेल आणि तो व्हॉल्युम पासून दूर जाणारा असेल मी या लंब आणि बाकी सगळ्यांबद्दल चर्चा करणारच आहे पण आता सध्या फक्त हे d r घ्या आपण एरिया घेणार आहोत जो या पृष्ठभागापासून बाहेरच्या दिशेने दर्शविला जात आहे आणि जो पृष्ठभागाला लंब आहे तुम्ही हे E बघु शकता आणि हा पृष्ठभाग सगळीकडे समांतर आहे आणि म्हणून तिकडे E डॉट ds बरोबर असेल E गुणिले एरिया आता मला माहिती आहे की पॉईंट चार्ज साठी E असते q भागिले 4 pi Epsilon 0 1 भागिले r चा वर्ग येथे r म्हणजे आहे दोन सेंटर मधील अंतर ds4πr2q4π01r2q0 म्हणून E ची किंमत या सगळ्या पृष्ठभागावरती या सगळ्या गोलाकार पृष्ठभागावरती सारखी असेल आणि म्हणून जर मी E डॉट ds बरोबर 4 pi r चा वर्ग q भागिले 4 pi Epsilon 0 1 भागिले r चा वर्ग घेतला तर हे 4 pi r चा वर्ग निघून जाईल आणि हे मला मिळेल q भागिले Epsilon 0 तर आता मला माहिती आहे की एखाद्या पॉईंट चार्ज साठी त्याच्या भोवताली एकाद्या गोला वरती E डॉट ds असेल q भागिले Epsilon 0 हे सगळ्या पृष्ठभागांसाठी लागू होते हे आता आपण बघुयात मी एखादा कोणताही पृष्ठभाग घेतला तर दोन पृष्ठभागांमधील असलेल्या व्हॉल्युममधील E डॉट ds हे 0 असेल हे का ते आपण आधीच पाहिले आहे की E डॉट ds इंटिग्रल हा म्हणजे dv चे डायव्हर्जन्स आहे आणि या मध्य भागामध्ये कोणताही चार्ज नाही आणि म्हणून हे 0 होईल जर हे 0 असेल याचा अर्थ असा की जे काही फ्लक्स आत मध्ये येत आहेत जी काही इलेक्ट्रिक फिल्ड लाइन्स ऑफ फ्लक्स आत मध्ये येत आहे असे म्हणा की ते फ्लक्स बाहेर जात आहेत कारण डायव्हर्जन्स 0 आहे हे दर्शवते की एखाद्या पृष्ठभागावरील E डॉट ds असते त्या पृष्ठभागांमध्ये असलेले q भागिले Epsilon 0 तो पृष्ठभाग वर्तुळाकार नसावा आपण जे काही शिकलो आहोत ते आता आपण एकत्र करूयात आणि इलेक्ट्रोस्टॅटीक फिल्ड चे जे काही डायव्हर्जन्स आहे त्यासाठी एक सामान्य समीकरण बघुयात आपण काय शिकलो आहोत ते आधी बघूया जर मला चार्ज डिस्ट्रीब्यूशन दिलेले असेल ज्याला आपण rho of r असे संबोधतो तर 1 आपण काय शिकलो आहोत E चे डायव्हर्जन्स हे चार्ज डिस्ट्रीब्यूशन च्या बाहेरील पॉइंट साठी 0 असते मुद्दा क्रमांक 2 आपण काय शिकलो की जर मी इलेक्ट्रिक फिल्डचे फ्लक्स लिहिले किंवा मी या सरफेस वरील E डॉट ds लिहीले तर डायव्हर्जन्स थेरम नुसार हे असेल E चे डायव्हर्जन्स भागिले या पृष्ठभागाने व्यापून घेतलेले व्हॉल्युम तिसरे म्हणजे जर मी सरफेस ज्याच्यामध्ये पॉईंट चार्ज आहे त्याचे E डॉट ds घेतले तर ते बरोबर असते पॉईंट चार्ज भागिले Epsilon 0 आणि इथे याचा फरक पडत नाही की पॉईंट चार्ज हा पृष्ठभागामध्ये कुठे आहे याला आणखी स्पष्ट करण्यासाठी आपण असे सांगू शकतो की सरफेस हा कोणत्याही आकाराचा असू शकतो गोलाकार की कोणत्याही वेगळ्या आकाराचा तर आता मी या तीन गोष्टींचा उपयोग इलेक्ट्रिक फिल्डचे डायव्हर्जन्स दाखवण्यासाठी करणार आहे तर आता आपण या पृष्ठभागामधील चार्ज डिस्ट्रीब्यूशन rho r घेऊयात आणि एका गोलाकार किंवा कोणत्याही आकाराचे व्हॉल्युम घेऊयात तर आता कोणत्याही पॉईंट वरील इलेक्ट्रिक फिल्ड E मी लिहू शकतो E1 अधिक E2 येथे E1 बरोबर आहे व्हॉल्युमच्या आत मधील चार्जेस मुळे असलेली फिल्ड आणि हा व्हॉल्युम जर खूप लहान असेल तर ही फिल्ड सगळ्या पॉईंट वरती सारखेच असेल आणि E2 बरोबर असेल बाहेरील चार्जेस मुळे असलेली फिल्ड आणि यावरून आपण जे काही डायव्हर्जन्स बद्दल शिकलेलो आहोत त्यावरून E चे डायव्हर्जन्स असेल E1 चे डायव्हर्जन्स अधिक E2 चे डायव्हर्जन्स पण E2 चे डायव्हर्जन्स 0 असेल कारण की E2 ही या व्हॉल्युमच्या बाहेर असणार्या चार्जेस मुळे असलेली फिल्ड आहे आणि म्हणून हे असेल फक्त E1 चे डायव्हर्जन्स आता जर मी व्हॉल्युम ईंटेग्रल डायव्हरजन्स ऑफ E एखादा पॉईंट वरती घेऊन त्याचे व्हॉल्युम वरती इंटिग्रेशन घेतले तर ते बरोबर असते डायव्हरजन्स ऑफ E1 E1 ही या सरफेस भोवतालच्या चार्जेस मुळे असलेली फिल्ड आहे डायव्हरजन्स ऑफ E डॉट dv मी असे देखील लिहू शकतो E1 डॉट ds आणि हे म्हणजेच आहे इथे असलेले चार्जेस भागिले epsilon 0 हे तर आपण नुकतेच काही मिनिटांपूर्वी पाहिले स्मॉल व्हॉल्युम मध्ये असलेले चार्ज ज्याला मी चार्ज डेन्सिटी म्हणणार आहे गुणिले स्मॉल व्हॉल्युम dv आणि डाव्या बाजूला असेल डायव्हरजन्स ऑफ E जे सगळ्या व्हॉल्युमवरती सारखे असेल डेल्टा V आणि आता तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूचे डेल्टा V येथे निघून जाईल आणि मला या चार्ज डिस्ट्रीब्यूशन मध्ये डायव्हरजन्स ऑफ E मिळेल rho भागिले epsilon 0 आणि म्हणून आता आपण घेऊ शकतो कोणत्याही पॉईंट वरील डेल डॉट E बरोबर त्या पॉईंट वरील rho चार्ज डेन्सिटी भागिले epsilon 0 जर चार्ज डेन्सिटी 0 असेल म्हणजेच मी या चार्ज डिस्ट्रीब्यूशन च्या बाहेर असेल तर डायव्हरजन्स 0 असेल आणि जर मी चार्ज डिस्ट्रीब्यूशन च्या आत मध्ये असेल तर हे असते डेन्सिटी भागिले epsilon 0 हे आहे डायव्हरजन्स बाबतीतले स्टेटमेंट आणि याला म्हणतात डिफरंशिअल फॉर्म ऑफ गॉस लॉ